आता यात परत आपले स्वागत आहे आता आपल्याला अनेक ओळींचे जंक्शन दिसेल त्यामुळे आधी तुम्ही या आकृतीकडे पाहता समजा एका ओळीचा अडथळा किंवा वैशिष्ट्यपूर्ण अडथळा म्हणजे Zc1 आहे आणि लाईन येथे दुभंगलेली आहे आणि या रेषेचा हा अडथळा Zc2 आहे हे सुद्धा Zc2 आहे हे दोन्ही आपण सध्याच्या अभ्यासासाठी समान मानले आहेत ते वेगळे सुद्धा असू शकतात आणि हे जंक्शन J J हे जंक्शन आहे जर तुम्ही येथे व्होल्टेजमध्ये समकक्ष सर्किट काढले तर ते 2vfबरोबर ते 2vf का आहे ते आपण नंतर पाहू ती तुमची पुढची लाट आहे आणि हे Zc1 आहे आणि यातून वाहणारे हे रीसीविंग साइड जंक्शन कडचे करेंट i आहे आणि हे दोन्ही समांतर आहेत हे Zc2 Zc2आहे त्यामुळे सध्या दोन्ही करेंट अर्धा i यातून अर्धा i या Zc2 तून वाहत आहे Zc2 वैशिष्ट्यपूर्ण अडथळा आहे त्यावर मी नंतर येईन आता आणि हा फिगर 9 खरं तर ही प्रवासी लहर आहे फक्त व्होल्टेज दाखवलं जातं फक्त व्होल्टेज दाखवले गेले आहे आता आकृती 9 b 9 c प्रत्यक्षात प्रवासी व्होल्टेज ची लाट जे जंक्शनवर प्रतिबिंब करून प्रसारित केली जात असल्याचे दर्शविते त्यामुळे जंक्शन जे मध्ये असे दिसून आले आहे की समांतर बाजूला 2 समान अडथळा Zc2 मुळे आधीच्या विभागात विकसित केलेले समीकरणZc2 ची जागा 12Zc2 ने घेतली आहे यापूर्वी आपण पाहिले आहे पण या प्रकरणात 2 समांतर रेषा आहेत त्यामुळे त्या Zc2 ची जागा तुमच्या 12Zc2 ने घेतली जाईल म्हणूनच मागील विभागात विकसित केलेले समीकरणातZc2ची जागा 12Zc2 ने घेतली आहे तोपर्यंत लागू आहे त्यामुळे जर आपण असे केले तर काय होईल उदाहरणार्थ तुम्ही प्रसारित किंवा परावर्तित व्होल्टेज आणि करंट व्यक्त करू शकता याआधीच्या अभिव्यक्तीप्रमाणे आपण पाहिले आहे की v2vfZc1Zc2 Zc2 होता आणि आता तुम्ही ज्याला एक बाजू म्हणता ती Zc1 ची दुसरी बाजू म्हणजे Zc2 आता ती रेषा दुभाजक समांतर रेषा आहे त्यामुळेZc1 एकच आहे पूर्वी ओव्हरहेड लाईनसाठी एकच २ जंक्शन कनेक्शन किंवा एक केबल एक ओव्हरहेड कनेक्शन असे होते पण आता ती रेषा दुभाजक समांतर रेषा आहे तुम्ही ज्याला Zc2 असे म्हणता ते आता Zc22 नी रीप्लेस करा v2vfZc1Zc22 Zc22 त्याचप्रमाणे आणि करेंट ही असेल i2Zc1Zc1Zc22if इथे if2vfZc1Zc22 याआधी आपण पाहिले आहे की जेव्हा 2 ओळी वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अडथळा किंवा ओव्हरहेड लाईन किंवा केबल आणि ओव्हरहेड लाईनशी जोडल्या जातात तेव्हा आपण पाहिले असेल की ते पूर्वी if 2vfZc1Zc2होते आता या Zc2 ची जागाZc22 ने घेतली आहे म्हणूनच या आकृतीत 2vf आहे if 2vfZc1Zc22 इतके आहे कारण हे दोघे समांतर आहेत पण 2 ओव्हरहेड लाईन कनेक्शनसाठी Zc1 आणि Zc2 च्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अडथळा किंवा एका ओव्हरहेड लाईनसाठी या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे या प्रकरणात तुम्ही त्या फॉरवर्ड वेव्हला व्होल्टेज लहरी म्हणता आणि याच जंक्शनला या बाजूला दुभाजक दिले जात आहे त्यामुळे जंक्शन व्होल्टेजमध्ये येण्यापूर्वी vf होते आता जंक्शनवर लाट येताना तुम्ही ज्याला म्हणता त्या जंक्शनवर काही प्रतिबिंब तर काही प्रसारित होते त्यामुळे अशा परिस्थितीत जेव्हा तुमचा व्होल्टेज परत परावर्तित होतो तेव्हा तुमचा vb vbआहे त्यामुळे इथे तुमची दिशा उजवीकडून डावीकडे प्रतिबिंबित झाली आहे vf त्यामुळे साहजिकच प्रत्यक्षात प्रभावी तीव्रता कमी होईल तर हाच तुमचा जंक्शन पॉइंट आहे आणि मग तुमचे रीसीविंग साईड व्होल्टेज v आणि v त्यामुळे हे असे ओढले जाते पण हे व्होल्टेज तुमचे ट्रान्समेटेड व्होल्टेज तीव्रता v असू शकते आणि त्यानंतर हे 2 2 रद्द केले जाईल उदा 92 प्रत्यक्षात हे असेल vvfZc2Zc1Zc22 त्यामुळे हे दिसून येते एक या रेषेवर आहे कारण दोन्ही समान वैशिष्ट्यपूर्ण अडथळा Zc2आणि Zc2 आहेत त्यामुळे हे v आहे हे ही v आहे आणि हे तुमची vb आहे म्हणूनच आकृती 9 प्रवासी व्होल्टेज ची लाट ३ ओळींच्या जंक्शनवर परावर्तित आणि प्रसारित झालेली दिसते कारण ही येणारी रेषा आहे आणि हे 2 आऊटगोईंग लाईन आहेत म्हणूनच जंक्शनवर पोहोचल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की vfvb v त्यामुळे प्रत्यक्षात हीच परावर्तित लाट आहे म्हणूनच आणि जर असे असेल या एका vfvb v बनवले आहे म्हणजेच vb v vfआहे तर तुमचा v या v 2vfZc1Zc22 Zc22इतका आहे त्यामुळे 2 2 रद्द केले जातील हे 2 रद्द केले जातील तर मुळात असेल vbvfZc2Zc1Zc22 vf जर तुम्ही हे सोपे केले तर तुम्हाला मिळेल vb vfZc1 Zc22Zc1Zc22 पूर्वीसारखीच गोष्ट एवढीच आहे की Zc2 ची जागा Zc22 आणि एक मायनस चिन्ह आहे कारण परावर्तित लहर म्हणजे मायनस चिन्ह आहे म्हणूनच जर तुम्ही या ग्राफमध्ये पाहिले तर हे फिगर c आहे हे vb या मायनस चिन्हामुळे आणि हे तुमचा संक्रमित किंवा परावर्तित लहर आहे त्यामुळे तुम्ही ज्याला जंक्शन म्हणता त्या ठिकाणी पोहोचल्या नंतर हे आहे तर पुढे कपॅसिटर च्या माध्यमातून टेर्मिनेशन त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे अशी रेषा असेल तेव्हा तुमच्याकडे एक रेषा आहे असे गृहीत धरा त्यामुळे कपॅसिटर C ने येथे ही लाईन टर्मिनेट करण्यात आली आहे त्यामुळे व्होल्टेज 2vbअसेल त्याचप्रमाणे हा Zcरेशेचा वैशिष्ट् अडथळा आहे आणि हा तुमचा कपॅसिटर C आहे आता पुढे जाण्यापूर्वी मी असे म्हणेन की जेव्हा कपॅसिटरच्या शेवटी लाट पोहोचाल तेव्हा तुम्हाला माहीत आहे की जेव्हा ते कपॅसिटरपर्यंत पोहोचेल तेव्हा हे शॉर्टसर्किट असेल आणि स्थिर अवस्थेत पोहोचेल तेव्हा ते ओपन सर्किट म्हणून काम करेल त्यामुळे तेच तत्त्वज्ञान लागू केले जाईल त्यामुळे आता जंक्शनवर येण्यापूर्वी प्रवासाची ही लाट आहे तर तुमचे ६० समीकरणातून समीकरण ६० वरून आम्हाला माहीत आहे की परावर्तन सहकार्य व्यक्त करता येते कारण हे आपण पाहिले आहे जे तुमच्या 2ZZZc तर हे समीकरण 95 आहे किंवा जर तुम्ही लॅप्लेस ट्रान्सफॉर्म घेतलात तर ते तुमचे आहे ते कपॅसिटर आहे जिथे तुम्ही पाहता ते तुमचे ते कपॅसिटर आहे τ2CSZc1CS जेथे S लाप्लेस ट्रान्सफॉर्म ऑपरेटर आहे तर 2CSZc1CS कारण आम्ही लॅप्लेस ट्रान्सफॉर्ममध्ये प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे तो कपॅसिटर असल्यामुळे तो कपॅसिटर आहे हे तुम्हाला माहीत आहे तर Z कपॅसिटरचा अडथळा 1 असेल आणि S लाप्लेस ट्रान्सफॉर्म ऑपरेटर आहे त्यामुळे तुम्हाला परावर्तित व्होल्टेज रिफ्रॅटेड व्होल्टेज आहे हे आम्हाला माहीत आहे की हे समीकरण v vfआहे म्हणून v2CSZc1CS vfS आणि हे एक स्टेप आहे खरे तर हे एक स्टेप डिस्टर्बंस आहे आणि म्हणूनच स्टेप फंक्शनमुळे vf ची जागा vfS नी घेतली कारण आपण जे काही पाहत आहोत ते स्टेप फंक्शन गृहीत धरलेले आहे त्यामुळे जर तुम्ही हे समीकरण सिंप्लिफाइ केले तर तुम्हाला हे समीकरण मिळेल vS2vfS1ZcCS1 तुम्ही वरील समीकरण अशा प्रकारे पुनर्लेखन करू शकता vS2vfS1ZCCS1ZCC आणि जर तुम्ही तुमच्या पारशल फ्रॅक्शन साठी गेलात तर ते होईल vS2vf1S 1S1ZcC म्हणजे जर तुम्ही इनवर्स लैपलेस ट्रांसफॉर्म केलात तर तर vt2vf1 e tZcC पण तुम्ही ज्याला प्रवासी लहर म्हणत नाही त्याऐवजी व्होल्टेज कपॅसिटरच्या अक्रोस इम्प्रेस होईल याचा अर्थ हे v हे व्होल्टेज आहे जे कपॅसिटरमध्ये प्रभावित होईल त्यामुळे ही प्रवासी लाट नाही त्यामुळे आपण असे सांगू शकतो की हा व्होल्टेज आहे जो कपॅसिटरच्या अक्रोस इम्प्रेस्स्ड होईल आता जर हा v असेल तर तुम्हाला कपॅसिटरमधून वाहणारा करेंट शोधून काढावा लागेल तर कपॅसिटरमधून वाहणारा करेंट असा आहे की itCdvtdtCddt2vf1 e tZcC it2vfZce tZcC हे समीकरण 99 बरोबर आहे त्यामुळे आणि जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लायेशन साठी गेलात तर हे आवश्यक आहे तर तुमचा itZc मिळवला जातो Zcit2vfe tZcC याचा अर्थ समीकरण 44 वरून परावर्तित व्होल्टेज आपण 44 समीकरणात पाहिले आहे वारंवार दाखवत नाही कारण हे आपण पाहिले आहे म्हणून आपण थेट लिहित आहोत की तुमचा vb समान असेल vbt12vt itZc vt itZc वरील समीकरणात ठेवल्या नंतर आपल्याला मिळेल vbt122vf1 e tZcC 2vfe tZcC vbtvf हे समीकरण १०० आहे म्हणून जर तुम्ही याकडे पाहिले तर मला असे म्हणायचे आहे की जर आपण समजा याचा अर्थ लावू शकतो तर t कोणत्याही मूल्याइतके आहे समजा t 0 च्या बरोबरीचे आहे तर काय होईल t 0 च्या बरोबरीचे आहे याचा अर्थ तो 1 मायनस 2 असेल तर vbt vfहोईल त्यामुळे अशा परिस्थितीत काय होईल की थोडीशी समज लागते त्यामुळे अशा परिस्थितीत असे काय होईल की वेगवेगळ्या क्षणी व्होल्टेज लहरींचा स्वभाव हे व्होल्टेज ची दोन क्षण आहेत हे एक पुरेसे आहे त्यामुळे जर तुम्ही कपॅसिटरला पुढील लाटेच्या आगमनाच्या क्षणी पाहण्याचा प्रयत्न केलात तर कपॅसिटर शॉर्टसर्किट सारखा काम करेल याचा अर्थ आपण जेव्हा प्रवासी लाट जाणून घेण्या विषयी चर्चा करतो इतके shunt कपॅसिटर असतील की ताबडतोब ते लगेच शॉर्टसर्किट होईल आणि इन्डक्टर उघडले जाईल त्यामुळे प्राप्तीच्या टोकापर्यंत पोहोचायला वेळ लागतो पण तो प्राप्त ीच्या टोकापर्यंत पोहोचेल तेव्हा ते त्यामुळे कपॅसिटर शॉर्टसर्किटप्रमाणे काम करेल त्यामुळे जर पुढील लहरींच्या आगमनाच्या क्षणी तर या क्षणी कपॅसिटरने परावर्तित केलेल्या लहरी चे व्होल्टेज नकारात्मक आहे कारण टर्मिनल व्होल्टेज क्षणार्धात 0 होते याचा अर्थ जेव्हा म्हणजे तुमची प्रवासी लाट इथे पोहोचत असते तेव्हा कपॅसिटर शॉर्टसर्किट झालेली असते ही गोष्ट आहे समजा आपल्याला माहीत आहे की v vfvb आहे पण इथे प्रवास करताना कपॅसिटर शॉर्टसर्किट देईल त्यामुळे क्षणार्धात हा व्होल्टेज 0 असेल जर 0 असेल म्हणजे तर ते 0 vfvb इतके आहे म्हणजे त्या क्षणी vb vf आहे पण त्यानंतर कपॅसिटर हळूहळू तुमचा चार्ज घेईल आणि जेव्हा स्थिर अवस्था पूर्ववत होईल तेव्हा हे ओपन सर्किट म्हणून वागेल त्यामुळे अशा परिस्थितीत काय होते की तुम्ही फक्त थोडे थांबा आणि ते टर्मिनल व्होल्टेज एका क्षणा साठी 0 आहे आणि फॉरवर्ड वेव्ह फ्लो दुप्पट वेगवान असतो म्हणजे तुम्ही त्या करंटला तुमच्या पद्धतीने तुम्ही स्वत तपासू शकता करंट खरं तर i ifib आहे if vfZc ib vbZcअसेल पण प्रश्न असा आहे की vb vf आहे म्हणजे ivfZc vfZc2vfZc जेथे vfZc फॉरवर्ड वेव्ह करंट इतकेच आहे पण त्या क्षणी i 2vfZc असेल म्हणूनच क्षणा साठी आपण इथे लिहित आहोत की क्षणार्धात व्होल्टेज 0 किंवा तर अशा परिस्थितीत तुम्ही ज्याला म्हणता ते फॉरवर्ड लहरींचे करेंट दुप्पट आहे म्हणजे हे खरं तर vfZc आहे याचा अर्थ आपण 2if लिहू शकतो कारण vfZc if तर तो तुमचा 2if आहे त्यामुळे अशा परिस्थितीत किंवा कपॅसिटरवर पूर्णपणे चार्ज झाल्यावर तो ओपन सर्किट म्हणून काम करतो त्यामुळे आता कपॅसिटर पूर्णपणे चार्ज झाल्यावर आपल्याला माहीत असलेले कपॅसिटर ओपन सर्किट म्हणून काम करेल त्यामुळे अशा प्रकारे टर्मिनल करंट 0 बनतो आणि त्याचे व्होल्टेज फॉरवर्ड व्होल्टेज लहरीच्या दुप्पट होते त्यामुळे जर तुम्ही तसे पाहिले तर असेच आहे त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही क्षणी त्याकडे पाहिले तर vb vf आहे आणि ते असे दाखवत आहे आणि नंतर ती कपॅसिटर हळूहळू आणि हळूहळू चार्ज होईल तर v vfvb असले पाहिजे त्यामुळे त्यानंतर त्या लाटेत भर पडेल आणि टर्मिनलमध्ये आल्यानंतर हा v लहरीच्या आगमनाच्या वेळी असेल जो v विशिष्ट गुणधर्म असेल हे एका विशिष्ट क्षणी आहे त्याचप्रमाणे हे व्होल्टेज आणखी एका क्षणी तेच तत्त्वज्ञान असेल पण योग्य समजून घेण्यासाठी एक पुरेसे आहे आणि जर तुम्ही कपॅसिटरकडे पाहिले तर आपल्याला मिळालेले हे एक्सप्रेशन 2vf1 e tZcC आहे त्यामुळे जेव्हा t 0 च्या बरोबरीचा असतो तेव्हा t0 असतो तेव्हा v0 असते आणि जेव्हा ते कपॅसिटर टर्मिनल वर व्होल्टेज येते तेव्हा शेवटी ते हळूहळू वाढत आहे आणि शेवटी तुम्ही ज्याला म्हणता ते 2vf च्या बरोबरीचे आहे तर याचा अर्थ असा की हा खरोखरच कपॅसिटर टर्मिनल व्होल्टेज आहे जिथे तुम्हाला जे काही मिळाले आहे ते आपण डीराईव केलेले आहे आणि हे वेगवेगळ्या क्षणी तुमच्या लहरींचा स्वभाव आहे तर हे आहे की कपॅसिटर टर्मिनल व्होल्टेज व्हेरिएशन आणि हे एकतर तुम्ही जे म्हणता v vfvb आहे जो तुमच्या प्राप्तीच्या टोकाला पोहोचत आहे तर हे कपॅसिटरसाठी आहे त्यामुळे हे किंवा हे तुम्ही कसे ठरवू शकतो त्याचप्रमाणे व्होल्टेजऐवजी करंटसाठीच्या सर्व वेव्हफॉर्म तुमच्यासाठी हा गृहपाठ आहे कारण इथे सर्व व्होल्टेज लहरी दाखवल्या जातात म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की ह्या करंट वेव्हफॉर्म तुम्ही काढल्या पाहिजे त्यामुळे तुम्ही कपॅसिटरमध्ये टर्मिनेशन म्हणता ही खास प्रकरणे आहेत आणि प्रत्यक्षात असे घडू शकत नाही आणि इंडक्टरच्या माध्यमातून समाप्त होणारी रेषा जे कॅपॅसिटर चे ड्युएल आहे त्यामुळे या प्रकरणात कपॅसिटर C ऐवजी तुम्ही त्याची जागा इंडक्टरने बदलू शकता त्यामुळे ते त्याच्या विरुद्ध असेल कपॅसिटरचा विशिष्ट अडथळा आणि इंडक्टरचा विशिष्ट अडथळा हे विरुद्ध असेल त्यामुळे अशा परिस्थितीत सर्किट सुरुवातीला ओपन सर्किट लाईनप्रमाणे वागते आणि कपॅसिटरच्या बाबतीत ते शॉर्टसर्किट होते या प्रकरणात सुरुवातीला ते ओपन सर्किट आहे कारण प्रवाह ताबडतोब इन्डक्टरमधून वाहू शकत नाही पण शेवटी शॉर्टसर्किट रेषेप्रमाणे काम करतो त्यामुळे इंडक्टिव्ह टर्मिनेशन हे कपॅसिटिव्ह टर्मिनेशनचे ड्यूयल आहे कपॅसिटरसाठी जे काही करंट साठी घडते ते इन्डक्टरच्या बाबतीत उलटे घडते माझा अर्थ ड्यूयल म्हणायचे आहे त्यामुळे इक्विवलेंट सर्किटमध्ये इंडक्टरच्या पलीकडचे व्होल्टेज आहे तर तुम्ही हे लिहू शकतो की आपण ही गोष्ट लिहू शकतो की vt2vfe t आणि त्याचप्रमाणे व्होल्टेजसाठी आपल्याला जे काही मिळत आहे त्या करंट i ची अभिव्यक्ती आहे it2vfZc1 e ZcLt तर परावर्तित व्होल्टेज लहरींसाठी म्हणजे vbtvt vf त्यामुळे हे v चे एक्सप्रेशन vf च्या शब्दात होते जर तुम्ही प्रतिबिंबित लाटेमध्ये हे प्रतिथापण केलात तर vbtvf2e ZcLt 1 हे समीकरण 104 आहे म्हणूनच रेख शुद्ध इंडक्क्टर नी संपवली तर आपण ज्याला केवळ इंडक्टिव सर्किट नी संबोधता परंतु प्रत्यक्षात असे होत नाही की केवळ तोच तेथे नसावा प्रतिकार देखील तेथे असेल किंवा सर्वसाधारणपणे Z मध्ये परंतु याकरिता हे एक विशेष प्रकरण आहे मी आपणास विनंती करतो की आपण फॉरवर्ड व्होल्टेज vf वेव्ह पुढे रेखांकित करा नंतर आपले v आणि vb पण दर्शविणे हे आपल्यासाठी गृहपाठ असेल पुढे आहे इथपर्यंत प्रवासी लाट संबंधी गोष्टी जवळपास सारख्याच आहेत म्हणजे फारसं गणित नाही संख्यात्मक न्यूमरिकल सुद्धा अगदी सोपी आहेत जी तुम्ही सहज करू शकता जे तुम्ही सहजपणे सोडवू शकता आता पुढची गोष्ट म्हणजे तुमची बेवली जाळी आकृती एक बाऊन्स आकृती मला वाटतं ते १९५१ साली देण्यात आलं होतं जवळजवळ ६६ वर्षांपूर्वी ठीक आहे त्यामुळे संक्रमण प्रणालीत दिलेल्या ठिकाणी आणि वेळेत व्होल्टेज विषयी ते काही कल्पना देते त्यामुळे प्रवासी व्होल्टेज किंवा करंट लहरींचा मागोवा घेण्यासाठी ही एक उपयुक्त दृश्य मदत आहे कारण ती रेषेच्या शेवटापासून मागे पुढे प्रतिबिंबित होते कारण त्यात पाठविण्याचे आणि प्राप्त करण्याचे टोक तुम्हाला कळेल त्यामुळे प्रश्न असा आहे की आता ही बेवलीची आकृती कशी समजून घेता येईल पहिली गोष्ट म्हणजे आकृती ११ a दर्शविण्यापूर्वी म्हणून मी हे दाखवून देईन Zs आणि Zr जेथे रेषेचा स्रोत अडथळा आणि रेषेच्या शेवटाशी संबंधित अंतर्गत अडथळा दर्शवतात तर Zs हा स्रोत अडथळा किंवा अंतर्गत अडथळा आहे आणि Zr हा रेषेच्या शेवटी जोडलेला अडथळा आहे आणि आकृती 11 b T ही रेषेच्या लांबीचा प्रवास करण्याची वेळ आहे याचा अर्थ असा की तुमच्याकडे ही आकृती आहे असे समजा या vf मध्ये ही आकृती आहे हे प्रत्यक्षात अंतर्गत अडथळा Zs आहे आणि ते छोटेvf आहे पण या पलीकडे व्होल्टेज vf आहे आणि हा वैशिष्ट्यपूर्ण अडथळा Zc आहे आणि आत प्राप्त करणे म्हणजे टर्मिनल Zrवर आता आधी या आकृतीकडे पाहिले तर सर्वप्रथम तुम्हाला ही गोष्ट दिसून येते की जाळीदार आकृती कशा प्रकारे काढल्या जातात त्यामुळे जर तुम्ही या बाजूने पाहत असाल तर ही बाजू टाईम आहे T0 कॅपिटल T कॅपिटल 2T कॅपिटल 3T 4 T इत्यादी समान आहे आणि ही बाजू तुमचे अंतर आहे आता समजा कोणत्याही क्षणी व्होल्टेज काय असेल हे मी शोधून काढू शकतो मग काय होईल की हे vf आहे याचा अर्थ T 0 आणि x हे तुमचे अंतर आहे T 0आणि जेव्हा ट्रॅव्हलिंग होते तेव्हा लाईनची लांबी x हे लाईन ची लांबी l एल इतकी आहे आणि 2 रिफ्लेक्शन कोयफिसियंट आहे sआणि r दोन्ही देण्यात आले आहेत म्हणून तुम्ही म्हणता की आम्ही आधी मिळालेल्या अभिव्यक्तीलाsZs ZcZsZc देण्यात आला आहे आणि r Zr ZcZrZc आहे हे दोन कोयफिसियंट दिलेली आहेत या सर्व गोष्टींचे रेफ्लेक्शन रिफ्रेक्शन म्हणून आपण केले आहे त्यामुळे अशा परिस्थितीत प्रवासी लाट प्रवास करते त्यामुळे प्रवास करताना इथूनच सुरू होत आहे vf आता आत प्राप्त करणे म्हणजे रिफ्लेक्शन फॅक्टरच्या r याचा अर्थ हे प्रतिबिंब मूल्य r नी गुंणल्या जाईल ते rvf आहे आणि ही छपाई थोडी छोटी आहे पण जेव्हा तुम्ही हे पाहता तेव्हा हे समजण्याजोगे आहे आता पाठवण्याच्या टोकापासून पुन्हा जेव्हा ते अंतिम बाजूचे प्रतिबिंब परत पाठवले जाईल आणि हे रेफ्लेक्शन कोयफिसियंट s नी गुणले जाईल तर srvf होईल आणि या वेळी जेव्हा पुन्हा अंतिम बाजूऊन परत प्रतिबिंबित होईल तेव्हा ते sr2 असेल असे वाटेल मी इथे sr2vf लिहित आहे बरोबर त्यामुळे या कारण ते प्राप्त टोकाच्या बाजूने रिफ्लेक्शन कोयफिसियंट rआहे तर ते sr2vfअसेल आता पुन्हा एकदा पाठवण्या बाजू पासून ते s त्यामुळे तेsनी गुणाकार केले जाईल म्हणजेs2r2vf sr2vf आधीच तिथे असेल आणि पुन्हा प्रतिबिंबित होईल ते s2r2vf असले पाहिजे आता पुन्हा जेव्हा हे इथे येईल तेव्हा हे परत येताना हे पुन्हा प्रतिबिंबित होईल या बाजूने ती पुन्हा प्राप्त झाल्या पासून r गुणाकार होईल तर आधीच ते s2r2 होते तर ते r गुणाकार होईल ते s2r3vf होईल आणि जेव्हा या बाजूने 6T वर येईल जेव्हा ते s गुणाकार करेल तेव्हा s3r3vf आणि अशा प्रकारे होत जाईल तर अशा प्रकारे या गोष्टी बनतील आपण या जाळीचे आरेखण तयार करू शकतो त्यामुळे ही बाजू वेळ आहे आता वेळ T दिलेली आहे आता वेळ आहे याचा अर्थ असा की कर्ण झिगझॅग रेषा आता लाटेचे प्रतिनिधित्व करते पण तुमच्यासाठी मी त्याचे विवरण केले आहे diagonal झिगझॅग रेषा टोकांच्या दरम्यान मागे पुढे प्रवास करताना लाटेचे प्रतिनिधित्व करते आता अंतराशी सुसंगती ठेवत लाटेचा योग्य रिफ्लेक्शन फॅक्टर कोइफिसिएंट शी गुणाकार करून तुम्ही ठरवता हे रीसीविंग एंड रेफ्लेक्शन फॅक्टर आहे त्यामुळे एखाद्या बिंदू वर वोल्टेज काढायचे असेल तर त्या बिंदूपेक्षा थेट वरच्या सर्व अटी जोडून ठराविक ठिकाणी आणि अंतराने व्होल्टेज काढता येते व्होल्टेज कसं काढायचं मी त्यावर येईन आपण लवकरच परत येऊ